सर्वांना नमस्कार काँक्रीट ड्युर्याबिलिटीचा परिचय या चर्चेत आपले स्वागत आहे या चर्चेचा उद्देश काँक्रीटच्या ड्युर्याबिलिटीचे पैलू पाहणे आणि काँक्रीटच्या बांधकामात ड्युर्याबिलिटीची रचना प्रत्यक्षात कशी करता येईल हे समजून घेणे हा आहे तर सर्वप्रथम आपण एक मूलभूत समजून घेऊया किंवा ड्युर्याबिलिटीच्या पारंपारिक व्याख्येकडे लक्ष देऊ या कारण अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिट्यूट च्या डॉक्युमेंट्स प्रमाणे हवामान कृती रासायनिक अभिक्रिया घर्षण किंवा इतर कोणतीही डिटोरिओरशन ची प्रक्रियेला प्रतिकार करण्याची क्षमता म्हणून ड्युर्याबिलिटीची व्याख्या केली जाते त्यामुळे ड्युर्याबिलिटीमध्ये बरेच काही गुंतलेले आहे कारण आपण नंतर या अभ्यासक्रमातील दोन व्याख्यानांमध्ये नंतर पाहू शकाल विविध प्रकारच्या ड्युर्याबिलिटीच्या समस्या आणि त्यांचा काँक्रीट च्या गुणधर्मांवर कसा परिणाम होतो आता साहजिकच टिकाऊ काँक्रीट पर्यावरणाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मूळ स्वरूप गुणवत्ता आणि सेवाक्षमता टिकवून ठेवेल आणि ते आपल्यासाठी काँक्रीटच्या सर्विस बद्दल खूप महत्त्वाचे आहे कारण आपल्याला वाटते की ते सर्विस लाइफ कालावधीत कोणत्याही समस्यांपासून मुक्त असावे त्यामुळे काँक्रीटमध्ये अनेक प्रकारच्या ड्युर्याबिलिटीच्या समस्या उद्भवू शकतात परंतु मुख्यतः आपण या समस्यांचे प्रकटीकरण एकतर पृष्ठभागावरून वस्तुमान कमी होण्याच्या स्वरूपात आहे म्हणजे पृष्ठभागावरून आतील बाजूस सतत धूप होत असते किंवा व्हॉल्यूम बदल आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात जसे की सीमेंट पेस्ट स्वतःच विस्तारू शकते तसेच काही कारणांमुळे खडी चे पण विस्तारण होऊ शकते किंवा एकत्रित दोन्ही प्रत्यक्षात विस्तारू शकतात किंवा तसेच कधीकधी गंज आणि आसपासच्या काँक्रीटमधील परिणामी तणावामुळे स्टील देखील विस्तारते आता जोपर्यंत काँक्रीटशी संबंधित मुद्द्यांचा संबंध आहे तोपर्यंत तुम्ही जगभरातील काँक्रीट संरचनांसाठी अतिशय प्राथमिक म्हणून तीन मुद्द्यांकडे पाहू शकता पहिली आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे रीइन्फोर्सिंग बारची गंज आणि ती कदाचित सर्वात घातक समस्या आहे कारण शेवटी ती कॉंक्रिटच्या संरचनेच्या स्ट्रक्चरल अखंडतेवर परिणाम करते मग त्यानंतर जगभरातील लहान प्रमाणात काँक्रीट वर होणारे रासायनिक आक्रमणाचे प्रकार आहेत जसे की सल्फेट अभिक्रिया अभिक्रिया ऍसिड अभिक्रिया वैगरे आणि हे सर्व असेच काही प्रमाणात काँक्रीटच्या अखंडतेवर परिणाम करतात परंतु ते गंजण्यासारखे धोके निर्माण करत नाही आणि मग तुमच्याकडे अल्कली सिलिका रिऍक्टिव्हिटी सारख्या स्थानविशिष्ठ समस्या आहेत जे तेव्हाच घडतात जेव्हा तुमच्या खडी मध्ये काही विशिष्ट प्रतिक्रियात्मक सिलिका असतात जे कॉंक्रिटने तयार केलेल्या परिसरात उपलब्ध असतात तसेच अजून काही समस्या देखील असू शकतात जसे की डिले एट्रिंजाइट तयार होणे जी की काँक्रीट उच्च तापमानात क्युरिंग करण्याच्या प्रक्रिया संबंधित समस्या आहे आता तुम्हाला एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की ड्युर्याबिलिटी ही एक साधी घटना नाही जसे की आपण प्रयोगशाळेत अभ्यास केला आहे या क्षेत्रात अनेक वाहतूक यंत्रणा आहेत ज्यामुळे ड्युर्याबिलिटी समस्या उद्भवतात आता वाहतूक यंत्रणा हा पुन्हा खूप संशोधनाचा विषय बनला आहे कारण लोक प्रयोगशाळेच्या प्रक्रियेच्या सिम्युलेटेड मेकॅनिझमद्वारे शेतात उद्भवणाऱ्या ड्युर्याबिलिटीच्या समस्या कशा उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करायच्या हे समजून घ्यायचे आहे जे कॉंक्रिट संरचनांच्या ड्युर्याबिलिटीवर आधारित डिझाइन सक्षम करण्यासाठी कॉंक्रिटची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात समजू शकतात आता साधारणपणे काँक्रीटच्या बांधकामाचा संबंध आहे तोपर्यंत आपण मिश्र डिझाइनमधील सामग्रीच्या निवडीद्वारे ड्युर्याबिलिटी हाताळतो आपण हे सुनिश्चित करतो की आपण योग्य प्रकारची सामग्री वापरत आहोत आपण याची खात्री करतो की मिश्र डिझाइन प्रक्रिया योग्य आहेत आणि आपण खात्री करतो की आपण ड्युर्याबिलिटीच्या संदर्भात पाहण्यासाठी विविध निकष ठरवून दिलेल्या कोडचे काटेकोरपणे पालन करत आहोत पण फार क्वचितच आपण स्ट्रक्चर चा ड्युर्याबिलिटी तपासतो स्ट्रक्चर मध्ये त्याची खरोखर पूर्तता होत आहे की नाही हे आपण पाहत नाही त्यामुळे संरचनातील काँक्रीटच्या ड्युर्याबिलिटीवर नियंत्रण कसे ठेवता येईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक तपशीलवार पाहावे लागेल आता ड्युर्याबिलिटीचा एक आवश्यक घटक म्हणजे काँक्रीटमध्ये असलेले पाणी किंवा जे बाह्य वातावरणातून काँक्रीटमध्ये प्रवेश करते काँक्रीटच्या ड्युर्याबिलिटीच्या सर्व समस्या ज्या मी मागील स्लाइडमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत जसे की गंज रासायनिक अभिक्रिया अल्कली सिलिका प्रतिक्रिया या सर्व समस्या प्रत्यक्षात तयार होण्यासाठी पाण्याची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे सिस्टममध्ये पाणी असल्याशिवाय तुम्हाला ड्युर्याबिलिटीची कोणतीही समस्या येणार नाही दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जर तुम्ही कोरड्या वातावरणात कॉंक्रिटची देखभाल केली तर तुम्हाला कॉंक्रिटच्या ड्युर्याबिलिटीबद्दल किंवा कॉंक्रिटच्या सर्विस लाइफ बद्दल खरोखर मोठी समस्या येत नाही त्यामुळे ड्युर्याबिलिटी हा कॉंक्रिटच्या पाण्याच्या घट्टपणाशी किंवा काँक्रीटच्या पारगम्यतेशी संबंधित असतो त्यामुळे पाण्याशिवाय यापैकी बहुतेक प्रतिक्रिया होत नाहीत त्यामुळे साहजिकच आपल्याला माहित आहे की काँक्रीटची परर्मीयाबिलिटी काँक्रीटमधील छिद्रांची जागा एकमेकांशी किती जोडलेली आहे आणि याच्याशी किती संबंधित आहे आता काँक्रीटमध्ये छिद्र का निर्माण होत आहेत जर तुम्हाला सिमेंटचे रसायनशास्त्र समजले असेल तर तुम्हाला माहित आहे की सिमेंटिशिअस घटक किंवा संयुगे यांच्यापासून सिमेंटीशिअस हायड्रेशन उत्पादनांच्या निर्मितीच्या प्रतिक्रियेमुळे छिद्रांची जागा निर्माण होते कारण हायड्रेशन उत्पादनांद्वारे छिद्र पूर्णपणे भरलेले नसतात ही छिद्रांची जागा प्रगतीशील हायड्रेशनमुळे लहान आणि लहान होत जाते कारण छिद्रांची जागा लहान होते त्यांची परस्परसंबंध देखील कमी होते तर दुसऱ्या शब्दांत प्रगतीशील हायड्रेशन प्रमाणे पाणी किंवा इतर कोणतेही आक्रमक रसायन सहजतेने काँक्रीटमध्ये प्रवेश करू शकते परंतु नंतर काही घटनांमध्ये तुमची सच्छिद्रता थेट पारगम्यतेशी जोडलेली नसते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे एयर एण्ट्रइन करणारी यंत्रणा असेल ज्यामध्ये भरपूर व्हॉईड्स आहेत परंतु या व्हॉईड्सना आपण उच्च पाणी व सिमेंट रेशो कॉंक्रिटसाठी अपेक्षेप्रमाणे जोडलेले असणे आवश्यक नाही उच्च पाणी व सिमेंट रेशो च्या काँक्रीटमध्ये आपल्याकडे भरपूर सच्छिद्रता असते जी अत्यंत एकमेकांशी जोडलेली असते परंतु एयर एण्ट्रइन केलेल्या प्रणालीमध्ये असे असणे आवश्यक नाही त्यामुळे मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की सर्व प्रकारच्या सिमेंटिशिअस सिस्टीमसाठी सच्छिद्रता आणि परमियाबीलिटी थेट एकमेकांशी जोडली जाणे आवश्यक नाही परंतु बहुतेक भाग ते एकमेकांशी जवळून जोडलेले असता त्यामुळे हा छिद्रांच्या परस्परसंबंधाचा प्रश्न आहे उदाहरणार्थ तुम्ही A आणि B या दोन प्रणाली पाहिल्यास A मध्ये तुमच्याकडे भरपूर सच्छिद्रता आहे परंतु ही सच्छिद्रता खरोखर एकमेकांशी जोडलेली नाही B मध्ये तुमच्याकडे इतके वेगळे छिद्र नसतात परंतु नंतर जे काही छिद्र आहेत ते बऱ्यापैकी चांगले जोडलेले असतात ज्यामुळे B प्रणालीद्वारे द्रवाचे पारगमन A प्रणालीद्वारे प्रवेश करण्यापेक्षा खूपच सोपे असेल तुम्ही स्पष्टपणे कल्पना करू शकता म्हणून जोपर्यंत काँक्रीटमध्ये परमियाबीलिटी किंवा पोरोसिटीचा संबंध आहे तुम्ही कॉंक्रिटला विविध टप्प्यांमध्ये विभागू शकता तुमच्याकडे पेस्ट आहे तुमच्याकडे खडी आहे आणि नंतर तुमच्याकडे पेस्ट आणि खडी दरम्यान इंटरफेसियल झोन आहे पेस्टमध्येच खूप जास्त सच्छिद्रता पोरोसिटी असते परंतु नंतर पुन्हा ही छिद्रे अत्यंत लहान आकाराच्या प्रमाणात असतात परंतु जेव्हा तुम्ही इंटरफेसियल ट्रान्झिशन झोनमध्ये जाता तेव्हा ते तुम्हाला सच्छिद्रतेचे पूर्णपणे भिन्न आणि जास्त खडबडीत आकारात दिसते ज्यामुळे काँक्रीटमधून द्रव वाहतुकीचा मार्ग तयार होतो त्यामुळे पुन्हा क्रॅक आणि इंटरफेसियल ट्रान्झिशन झोन सूक्ष्म क्रॅकची उपस्थिती आणि इंटरफेसियल ट्रांझिशन झोनच्या सभोवतालची उच्च सच्छिद्रता ही प्राथमिक कारणे आहेत ज्यामुळे बहुतेक काँक्रीट पाण्याला आणि इतर आक्रमक रसायनांना पेरमियाबल होते आता सच्छिद्रता म्हणजे काय आणि कॉंक्रिटमधील प्रणालींच्या पारगम्यतेचा अभ्यास कसा करायचा हे समजून घेण्याचे विविध मार्ग आहेत परंतु सच्छिद्रता आणि छिद्रांच्या आकाराचे वितरण समजून घेण्याच्या सामान्य पद्धतींपैकी एक म्हणजे पारा इंत्रुझण पोरोसिमेट्री तर आपण पारा इंत्रुझण पोरोसिमेट्रीमधील काही डेटा पाहू या जर तुम्ही या प्रयोगाच्या परिणामी तयार होणारा ठराविक प्लॉट आणि छिद्र प्रवेश व्यास पाहिला तर त्यामुळे छिद्राच्या प्रवेशाचा व्यास जसजसा लहान होत जाईल तसतसा या छिद्रांमध्ये पारा ज्या दाबाने प्रवेश करेल तो दाब वाढवावा लागेल त्यामुळे जसजसा दबाव वाढत जातो तसतसा अधिकाधिक पारा छिद्रांमध्ये घुसतो आणि एका विशिष्ट टप्प्यावर तुम्हाला असे दिसेल की पाराच्या आत घुसण्याच्या पातळीत अचानक वाढ होते आणि सामान्य परिभाषेत सिमेंटिशिअस मटेरियलच्या संदर्भात त्या बिंदूला थ्रेशोल्ड छिद्र आकार म्हणतात तर दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हे पार्याला काँक्रीटमधील सच्छिद्र प्रणाली पूर्णपणे भरून काढण्यासाठी हा कमाल आकार आहे त्यामुळे थ्रेशोल्ड छिद्राचा आकार खूप महत्त्वाचा आहे कारण ते सहसा आपल्याला येणार्या द्रवपदार्थाला सामग्रीमध्ये प्रवेश करून त्यावर मात करण्यासाठी उपलब्ध आकार ठरवत असते त्यामुळे जेव्हा तुम्ही सिस्टीमचे पाणी व सिमेंटचे रेशो कमी करता तेव्हा हा थ्रेशोल्ड पोर कमी होतो दुस या शब्दात सांगायचे तर जेव्हा पाण्याचे सिमेंट प्रमाण कमी झाल्यामुळे सिस्टीममधील सच्छिद्रता कमी होत राहते तेव्हा थ्रेशोल्ड छिद्राचा आकार देखील कमी होतो पारा इंत्रुझण पोरोसिमेट्रीमध्ये आणखी एक पॅरामीटर आहे ज्याला क्रिटिकल पोअर साइज म्हणतात जर तुम्ही या प्लॉटचा डिफ्रंशियल घेतला तर शेवटी तुम्ही छिद्रांच्या आकाराचे वितरण कराल तुमच्याकडे सिस्टीममध्ये असलेला छिद्र आकार त्यालाच सिस्टममध्ये गंभीर छिद्र आकार म्हणून ओळखले जाते अर्थात ही संज्ञा नेहमीच सुसंगत नसते लोक कधीकधी थ्रेशोल्ड आणि क्रिटिकल एकमेकांना बदलून वापरतात परंतु प्लॉटच्या संदर्भात ते अगदी सारखे नसतात की जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर मग या छिद्रांच्या आकारांवर मिक्स डिझाइनचे काही परिणाम पाहू म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही पाण्याचे बाइंडरचे गुणोत्तर वाढवता जेव्हा तुम्ही काळ्या ते लाल ते निळ्या रेषेकडे जाता तेव्हा तुम्ही मूलत जे करत आहात ते म्हणजे तुम्ही तुमचा छिद्र प्रवेश व्यास बदलत आहात म्हणून हे अर्थातच सादर केले आहे विभेदक छिद्र खंडाच्या अटी त्यामुळे जर तुम्ही छिद्र एंट्री व्यास पाहत असाल तर तुम्ही ब्लॅक सिस्टमच्या बाबतीत 0 1 मायक्रॉनच्या जवळ असलेल्या व्यासांबद्दल बोलत आहात जे 0 3 वॉटर बाइंडर रेशो सिस्टमच्या बाबतीत आहे तुमचा छिद्र प्रवेश व्यास सुमारे 0 02 मायक्रॉन आहे तर 0 4 वॉटर बाइंडर रेशो सिस्टम जी रेड सिस्टम आहे ती सुमारे 0 07 किंवा 08 मायक्रॉन आहे आणि पुन्हा 0 5 वॉटर बाइंडर रेशो सिस्टम किंवा ब्लू सिस्टमसाठी ती देखील त्याच श्रेणीमध्ये आहे त्यामुळे मूलत जे घडले ते असे आहे की जेव्हा तुम्ही पाण्याचे व सिमेंट प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुमचा छिद्र प्रवेश व्यास कमी होतो आणि या गंभीर छिद्राच्या आकाराभोवती असलेल्या छिद्रांचे वितरण देखील भिन्न आहे उदाहरणार्थ ० ५ ला तुम्ही इथे आहात जो तुमचा गंभीर छिद्र आकार आहे ० ४ ला तुम्ही इथे कुठेतरी आहात म्हणजे ० ०१ आहे आणि ० ३ ला तुम्ही छिद्रांना ० ०१ पेक्षा कमी खाली ढकलून आणखी शुद्ध करत आहात त्यामुळे पुन्हा पाणी बाइंडर गुणोत्तराचा प्रभाव पारा इंत्रुझण पोरोसिमेट्री वक्रांमध्ये स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो त्याचप्रमाणे मी आधी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही हायड्रेशनची डिग्री वाढवता तेव्हा तुम्ही सिस्टमच्या छिद्रांच्या आकारात हळूहळू बारीक छिद्रांच्या आकारात बदल होण्याची अपेक्षा करता त्यामुळे तुम्ही 3 ते 28 दिवस पाहू शकता हे फक्त सामान्य पोर्टलँड सिमेंट प्रणालीसह मध्ये आहे छिद्र आकार वितरण वक्र हळूहळू डावीकडे सरकत आहेत दुसऱ्या शब्दांत जस जसे आपण डिग्री ऑफ हय्ड्रेशन वाढवता तास तसे छिद्रांचे आकार अधिक आणि अधिक बारीक होत जातो आता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही फ्लाय अॅश किंवा सिलिका फ्युम किंवा चुनखडीच्या कॅलक्लाइंड क्ले सिस्टीम सारख्या खनिज पदार्थांच्या प्रभावाचा विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या छिद्राच्या आकाराच्या वितरणात बारीक आणि बारीक छिद्रांच्या आकारमानात बदल होण्याची अपेक्षा असेल आणि ते शेवटी तुमच्या ड्युर्याबिलिटीच्या पॅरामीटर्समध्ये दिसून येईल किंवा ड्युर्याबिलिटी जे पाणी किंवा इतर आक्रमक रसायनांसारख्या द्रवपदार्थांच्या प्रवेशास प्रतिरोधक पातळी म्हणून मोजले जाते आता बर्याचदा साहित्यात असे संबंध उपलब्ध आहेत जे सच्छिद्रता आणि परमियाबीलिटी यांना जोडतात अशा प्रकारचे एक संबंध कोझेनी संबंध किंवा कोझेनी समीकरण आहे येथे कोइफिशांट ऑफ परमियबिलिटी हे पोरोसिटी आणि सिस्टिम मधील पार्टिकल च्या सर्फेस एरिया शी जोडलेले आहेत हे फक्त अंदाजे समीकरण आहे ज्याला कोझेनी स्थिरांक Kk असे म्हणतात त्यामुळे एकदा तुम्हाला सिस्टीमची सच्छिद्रता कळली की तुम्ही सिस्टीमद्वारे द्रवाचे सैद्धांतिक परमियाबीलिटी मूल्य ठरवू शकता आता ह्या कोझेनी कॉन्स्टन्ट च्या दोन मनोरंजक वैशिष्ट्ये बघा एक म्हणजे छिद्राचा आकार म्हणजे तेथे आकार घटक असतो जो छिद्राच्या आकारावर अवलंबून असतो मग ते वर्तुळाकार आयताकृती चौरस अनियमित प्रवाह अगदी भिन्न असेल दुसरे पॅरामीटर हे टॉर्टुओसिटी पॅरामीटर आहे जे सच्छिद्र प्रणालीतील दोन बिंदूंमधील द्रवपदार्थाच्या वास्तविक मार्गाची लांबी प्रतिबिंबित करते सर्वात स्पष्ट मार्ग लांबी ही दोन बिंदूंमधील थेट मार्ग आहे जी येथे A आणि B म्हणून चिन्हांकित केली आहे म्हणजे L आहे परंतु प्रवाहाची लांबी प्रत्यक्षात Lt आहे आणि हा tortuosity गुणांक L ने भागलेला Lt चा वर्ग म्हणून मोजला जाऊ शकतो आता अर्थातच टॉर्टुओसिटी पॅरामीटर्स परिभाषित करण्याचा हा एक मार्ग आहे लोकांनी इतर पध्दतींचा देखील प्रयत्न केला आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल इम्पेडन्स स्पेक्ट्रोस्कोपी वापरून तुम्ही टॉर्टुओसिटी देखील मोजू शकता परंतु ती खरी टॉर्टुओसिटी नाही याला इलेक्ट्रिकल टॉर्टुओसिटी म्हणतात ते काही प्रमाणात छिद्रांची इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी चे प्रतिनिधित्व करते आणि ते सॅच्युरेशन च्या डिग्रीवर देखील बरेच अवलंबून असते परंतु सिस्टमची सच्छिद्रता समजून घेतल्यावर परमियाबीलिटी काय आहे हे समजून घेण्यासाठी येथे ही एक अंदाजे पद्धत आहे त्यामुळे ड्युर्याबिलिटी म्हणजे काय याविषयी काही मूलभूत कल्पना पाहिल्यानंतर आणि ड्युर्याबिलिटीच्या बाबतीत पाण्याच्या परमियाबीलिटी चे नियंत्रण महत्त्वाचे आहे ड्युर्याबिलिटीसाठी डिझाइनचे काही पैलू पाहू या ड्युर्याबिलिटीसाठी आपण प्रत्यक्षात डिझाइन कसे करू शकतो आणि कॉंक्रिट स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला अपेक्षित असलेली सेवा कशी मिळवता येईल आता आपण बहुतेक बांधकाम साइट्समध्ये अनुसरण करतो त्याप्रमाणे पारंपारिक शहाणपण हे आहे की ड्युर्याबिलिटीसह कॉंक्रिटचे सर्व अभियांत्रिकी गुणधर्म हे केवळ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चे कार्य आहेत म्हणून जर तुम्ही ठराविक जॉब साइटवर गेलात तर सामान्यत काय केले जाते ते म्हणजे कॉंक्रिटच्या नमुन्यातून क्यूब्स तयार करतात जे कॉंक्रिटच्या प्रत्येक क्यूबिक मीटरमधून जॉब साइटवर वितरीत केले जातात आणि हे क्यूब्स आदर्श परिस्थितीत साठवले जातात आणि 28 दिवसांनी तोडले जाते आणि आम्हाला 28 दिवसांच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चा अंदाज येतो आणि बहुतेक ते कॉंक्रिटबद्दल चांगले असलेल्या प्रत्येक गोष्टीचे सूचक मानले जाते जर 28 दिवसांच्या ताकदीची आवश्यकता पूर्ण झाली तर आपण असे गृहीत धरतो की इतर सर्व आवश्यकता आपोआप पूर्ण केल्या जातील त्यामुळे जर क्यूब स्ट्रेंग्थ्स ठीक असतील तर स्ट्रक्चरमध्ये कॉंक्रिट ठीक आहे हा कॉंक्रिट कम्युनिटी चा सामान्य समज आहे आणखी एक पैलू म्हणजे कॉंक्रिट खूप क्षमाशील आहे आणि ते स्वतःची काळजी घेईल त्यामुळे आपण कोणत्या पद्धतींवर अवलंबून आहोत हे महत्त्वाचे नाही साइट वर शेवटी कॉंक्रिट फक्त कॉंक्रिट आहे आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचे आहे ते काम केले पाहिजे परंतु आम्हाला माहित आहे की हे खरोखर खरे नाही कॉलम चा सेक्शन आहे ठीक आहे तर तिथे तुम्ही बघू शकता प्रायमरी रेन्फोर्समेंट आहे चार कोपऱ्यांचे लॉंजितुद्दीनल रेन्फोर्समेंट आहे तुमच्याकडे टाय बार आहेत त्या रेन्फोर्समेंट च्या आजू बाजूला कॉंन्क्रीट चे कव्हर आहे आता फक्त अशा परिस्थितीची कल्पना करा ज्यामध्ये तुम्ही हा काँक्रीट कॉलम तयार कराल आणि त्याला क्युरिंग करायचे विसरलात तर आता काय होईल ते मध्यभागी असलेले काँक्रीट जे रेन्फोर्समेंट मध्ये अडकले आहे जे अद्याप बाह्य पृष्ठभागापासून सुमारे 30 ते 40 मिलीमीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही अशी कल्पना करू शकता की काँक्रीटच्या क्युरींगचा अभाव किंवा कोरडेपणा या चार रेन्फोर्समेंट पट्ट्यांमध्ये असलेल्या काँक्रीटच्या त्या भागावर परिणाम करणार नाही जो टाय बारमध्ये बंद आहे दुस या शब्दात सांगायचे तर हृदय किंवा हृदय क्रीटमध्ये असलेले कॉंक्रिट खरोखरच क्युरिंग अभावामुळे प्रभावित होणार नाही दुसरीकडे जर तुम्ही बाहेरील काँक्रीटचा विचार केला तर ते कव्हर क्रीट आहे जर तुम्ही या काँक्रीटला पुरेशा प्रमाणात हायड्रेट केले नाही तर तुम्ही ते थेट या वस्तुस्थितीशी जोडू शकता की जेव्हा तुम्ही हायड्रेट करत नाही तेव्हा छिद्र भरले नाहीत आणि जर छिद्रे भरली नाहीत तर तुमच्या पर्मिंबिलिटी वर गंभीर परिणाम होणार आहे दुस या शब्दात सांगायचे तर तुम्ही काँक्रीटच्या कव्हर झोनमध्ये एक अत्यंत पर्मिंबिलिटी सिस्टीम तयार कराल जर तुम्ही क्युरींगचे योग्य काम केले नाही त्यामुळे मूलत तुमचा हार्ट क्रीट जो तुमच्या काँक्रीटचा मोठा भाग आहे हे स्पष्टपणे मजबूत होण्यास खूप योगदान देत आहे तर कव्हर क्रीट कॉंक्रिटच्या ड्युर्याबिलिटीसाठी अत्यंत जबाबदार आहे सर्वसाधारणपणे संपूर्ण स्ट्रक्चरचे ड्युर्याबिलिटी ची काळजी हे आपण प्रदान केलेल्या कॉंक्रिटकव्हर द्वारे घेतली जाते म्हणून जर तुम्ही कॉंक्रिट कव्हर च्या गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला खराब सर्विस लाईफ मिळण्याची शक्यता आहे आता पुन्हा फक्त हे दृष्टीकोनातून मांडण्यासाठी फक्त तुम्हाला प्रबलित काँक्रीटमधील समस्या दाखवत आहे तुमच्याकडे रीइन्फोर्सिंग बारच्या वर पृष्ठभागा वर काँक्रीट आहे हे काँक्रीट असे आहे जे कोरडे होण्याच्या परिणामांना सामोरे जात आहे ते क्लोराइड्स आणि कार्बन डाय ऑक्साईड सारख्या आक्रमक घटकांना देखील सामोरे जात आहे आणि तुमच्या आतील भागात काँक्रीट आहे जे या सर्व समस्यांपासून कॉंक्रिट कव्हर च्या तुलनेने मुक्त आहे आणि सर्वसाधारणपणे काँक्रीटचे बांधकाम कसे केले जाते याचा विचार केल्यास पृष्ठभागाजवळील काँक्रीटचा दर्जा आतील भागात असलेल्या काँक्रीटच्या गुणवत्तेच्या तुलनेत सामान्यत खराब असतो उदाहरणार्थ स्लॅब सारख्या गोष्टीचा विचार करा जेव्हा तुम्ही कंपन करता तेव्हा स्लॅबमधील काँक्रीट आतील काँक्रीटमध्ये मुक्त असलेले पाणी वर जाण्याचा प्रयत्न करत असते आणि पृष्ठभागावर असलेले पाण्याचे सिमेंट प्रमाण सामान्यतः कॉंक्रिटच्या आतील भागात असलेल्या पाण्याच्या सिमेंट प्रमाणापेक्षा जास्त असते त्याचप्रमाणे एका कॉलम मध्ये देखील जेव्हा तुम्ही कंपन करता तेव्हा मोकळे पाणी साधारणपणे बाजूंच्या दिशेने जाते आणि काँक्रीटच्या बाह्य पृष्ठभागावर काँक्रीटच्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असते त्यामुळे कव्हर कॉंक्रिट आधीच खराब स्थितीत असते जर तुम्ही क्युरिंग करण्याचे काम चांगले केले नाही तर तुम्ही ते आणखी खराब करणार आहात त्यामुळे पुन्हा अनेक संशोधकांनी पुष्कळ वेळा निदर्शनास आणले आहे की कव्हर लेयरमध्ये कॉंक्रिटने दिलेल्या पोलादाच्या संरक्षणाची पुरेशीता ही टिकाऊ काँक्रीट संरचना मिळवण्याची गुरुकिल्ली आहे तर आता यावर खरोखर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करूया काँक्रीट कव्हरचे नियंत्रण कसे स्पष्ट करता येईल म्हणून जर तुम्ही ड्युर्याबिलिटीबद्दल विचार केला तर ते दोन भिन्न घटकांनी बनलेले आहे एक म्हणजे स्वतः कॉंक्रिट सिस्टम आणि दुसरे म्हणजे पर्यावरणाची आक्रमकता कॉंक्रिट सिस्टीममध्ये कॉंक्रिट बनवण्याकरिता तसेच प्रक्रियांसह सामग्री बनलेली असते साहजिकच सामग्री ही अशी असते ज्याची निवड तुम्ही कोड आणि वैशिष्ट्यांनुसार करता ते तुम्हाला सांगते की तुम्ही जर क्लोराईड वातावरणत असाल तर आपण स्लॅग आधारित सिमेंट वापरले पाहिजे तसेच आपण 0 4 पेक्षा जास्त पाणी व सिमेंट रेशो वापरत नाही याची खात्री करा त्यामुळे तुम्ही विशिष्ट वातावरणासाठी काँक्रीट डिझाइन करताना मटेरिअल च्या गुणधर्मांचा निर्णय घेत असता त्यानंतर तुमच्याकडे प्रक्रिया आहे ज्यामध्ये मिश्रण वाहतूक कॉम्पॅक्शन क्युअरिंग कॉंक्रिटचे तापमान आणि शेवटी कारागिरीचा समावेश आहे ज्याचा परिणाम प्रत्यक्षात काँक्रीट च्या कार्यक्षमते वर होतो आता हे सर्व बहुतेक काँक्रीट वैशिष्ट्यांद्वारे सहजतेने समाविष्ट केले जात नाही म्हणून आपण ते तपशीलांमध्ये आणले आहे याची आपण खरोखर खात्री कशी करू कि आपण उत्कृस्ट काँक्रीट आणले आहे किंवा उदाहरणार्थ कारागिरीची गुणवत्ता स्पेसिफिकेशन मध्ये कशी आणू फक्त तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी जर मी कव्हर निर्दिष्ट करत आहे मी कव्हर कॉंक्रिटमध्ये वापरले जाणारे साहित्य निर्दिष्ट करत आहे मी हे देखील निर्दिष्ट करत आहे की कव्हर 40 मिलीमीटर असावे पण मग मी कव्हरवर प्रक्रियेचा प्रभाव कसा आणू जोपर्यंत मी बांधकामानंतर स्ट्रक्चर जवळ परत जात नाही आणि प्रदान केलेल्या कव्हरचे प्रत्यक्षात मोजमाप करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळेल की माझी कव्हरची आवश्यकता जी कागदावर होती ती स्ट्रक्चर मधील काँक्रीटने पूर्ण केली आहे त्यामुळे या प्रक्रियेची स्पेसिफिकेशन देखील स्पेसिफिकेशन मध्ये आणण्याचे काही मार्ग असावेत आणि तिथेच आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की आपण सामग्रीच्या तपशीलाव्यतिरिक्त काही प्रमाणात चाचणी समाविष्ट करण्याची परवानगी देत आहोत जे बहुतेक ठिकाणी सामान्यतः बांधकाम प्रकल्प मध्ये केले जाते त्यामुळे मूलत आपण अतिरिक्त स्पेसिफिकेशन चा एक स्तर जोडत आहोत जे हे सुनिश्चित करते की आपण चांगल्या दर्जाच्या बांधकामासाठी केवळ प्रिस्क्रिप्शनवर अवलंबून न राहता स्ट्रक्चर मधील काँक्रीट गुणवत्तेची चाचणी घेण्यास सक्षम आहोत अर्थात दुसरा भाग म्हणजे पर्यावरणाची आक्रमकता आणि विशिष्ट वातावरणात कोणत्या समस्या उद्भवतात हे आपण मूलत समजून घेतो आणि आपण पर्यावरणाच्या गरजा पूर्ण करत आहोत याची खात्री करण्यासाठी साहित्य आणि पद्धतींची योग्य निवड करतो तर ड्युर्याबिलिटीसाठी कसे निर्दिष्ट करावे पुन्हा फक्त सिमेंटचे प्रमाण पाणी ते सिमेंटचे प्रमाण काँक्रीटचा दर्जा कव्हर आणि या सर्व गोष्टींवर निर्बंध घालणे हेच मुळात प्रिस्क्रिप्टिव्ह स्पेसिफिकेशन म्हणून ओळखले जाते आणि ते एखाद्या आजारासाठी औषध देण्यासारखे आहे असे आपण म्हणत आहोत हे औषध कॉंक्रिटमध्ये टाकले जाते ते त्याच्या सेवा आयुष्यासाठी टिकाऊ असावे याकरता परंतु नंतर जर आपण हे औषध विशिष्ट कालांतराने काय करावे हे निर्दिष्ट करू लागलो तर आपण सामग्री कशी निवडावी जेणेकरून आपल्याला विशिष्ट कालावधीत विशिष्ट कार्यप्रदर्शन मिळेल आणि त्याला कार्यप्रदर्शन तपशील म्हणतात त्यामुळे जगभरातील लोक कॉंक्रिटच्या कार्यक्षमतेवर आधारित डिझाइनकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण शेवटी ते तुम्हाला कंक्रीटची आवश्यक वैशिष्ट्ये मिळविण्यात मदत करेल अगदी सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर जेव्हा तुम्ही विजेच्या दुकानात जाऊन विजेचा बल्ब विकत घेता तेव्हा दुकानदार तुम्हाला बल्ब काम करतो की नाही हे तपासल्यानंतरच देतो पण काँक्रीटमध्ये अशी कोणतीही हमी आमच्याकडे नसते आपण फक्त हे क्यूब्स तयार करतो आणि तो क्यूब कोणत्या कॉंक्रिटचा आहे आणि कोणत्या कॉंक्रिट स्ट्रक्चरमध्ये जातो हे आपल्याला माहीत नसते तर क्यूब स्ट्रक्चरमध्ये काय आहे ते किती चांगले प्रतिबिंबित करते हे कॉंक्रिटमधील मोठे आव्हान आहे त्यामुळे एकदा तुम्ही परफॉर्मन्स स्पेसिफिकेशन्स मागवल्यानंतर तुम्ही हे तपासू शकाल की स्ट्रक्चरमधील ठोस गुणवत्ता देखील योग्यरित्या पूर्ण केली जात आहे की नाही त्यामुळे कॉंक्रिट डिझाइनकडे लक्ष देणारे अनेक भारतीय कोड आणि तपशील आहेत अर्थातच तुम्ही कोडची यादी पाहिली आणि तपासले तर IAS सह IRC सह IRS सह MOST सह कॉंक्रिट बांधकामासाठी ते मोठे तपशील आहेत आणि नंतर विविध मेट्रो बांधकाम प्रकल्प आणि महामार्ग बांधकाम प्रकल्प इत्यादींनी तयार केलेले मार्गदर्शक तत्त्वे आणि वैशिष्ट्य आहेत समस्या ही आहे की बर्याच वेळा आपल्याला असे आढळले आहे की यापैकी बहुतेक कोड एकमेकांशी फारसे जुळत नाहीत अशी अनेक कलमे आहेत जी एका कोडमध्ये एक प्रकारे आहेत परंतु ती दुसऱ्या कोडमध्ये त्याच प्रकारे उपस्थित नाहीत त्यामुळे ड्युर्याबिलिटी समजून घेण्याबाबत बराच गोंधळ आहे आणि ही ड्युर्याबिलिटी कशी मिळवायची भारतीय मानक IS 456 मधील काही बाबी जे मुळात ड्युर्याबिलिटीच्या संदर्भात इमारतींसाठी प्रबलित काँक्रीट बांधकामाशी संबंधित आहेत मी तपशिलात जाणार नाही कल्पना अशी आहे की अनेक समस्या आहेत जे आमच्या मानकांना त्रास देत आहेत या क्षणी आपण खरोखर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सामना केला नाही उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही EN 206 पहाता तेव्हा युरो नॉर्म स्टँडर्ड किंवा ACI 318 ते गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ड्युर्याबिलिटीबद्दल बरेच काही समजून घेण्यास सक्षम आहेत मी IS 456 मधील काही कलमे देखील येथे ठेवली आहेत जी येथे तपशीलाकडे जात नाहीत परंतु कल्पना अशी आहे की आपण या कलमांचे काही तपशील दिले आहेत आणि भारतीय वैशिष्ट्यांमध्ये या कलमांमध्ये प्रत्यक्षात सुधारणा करण्यासाठी काय आवश्यक आहे पुन्हा हे या संहितेत सादर केलेल्या विविध पैलूंबद्दल आहे मी याच्या तपशीलात खरोखर जात नाही तुम्हाला फक्त एक उदाहरण द्यायचे आहे उदाहरणार्थ जेव्हा आपण क्लोराईड आधारित वातावरणात कॉंक्रिटचे बांधकाम किंवा काँक्रीटच्या ड्युर्याबिलिटीचे प्रिस्क्रिप्शन समजून घेतो तेव्हा ही मूल्ये टेबलमध्ये दिली जातात IS 456 मधील तक्ता 5 ज्यामध्ये क्लोराईड वातावरणातील सौम्य मध्यम गंभीर अतिशय तीव्र आणि अत्यंत अशा 5 विविध वर्गांची यादी आहे आणि त्यात किमान सिमेंट सामग्री जास्तीत जास्त पाण्याचे सिमेंट प्रमाण आणि कॉंक्रिटचा किमान दर्जा यावर आवश्यकता ठेवली आहे आता जर तुम्ही खरोखरच हा कोड बघितला आणि सुरुवातीला रचना तयार करायची असेल तर तुम्हाला वाटेल की जर मी हे सर्व निकष पूर्ण केले तर मला आपोआप काहीतरी टिकाऊ मिळेल समस्या किंवा दुर्दैवाचा भाग असा आहे की ही सामग्री निवडल्यानंतर तुम्हाला आवश्यक सेवा आयुष्य मिळू शकते किंवा तुम्हाला आवश्यक ड्युर्याबिलिटी निर्देशांक मिळू शकले आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी करावयाच्या चाचणीचे स्पष्ट आकलन कोड खरोखरच करत नाही कॉंक्रिटमध्ये उपस्थित असलेले पॅरामीटर्स त्यामुळे या कोडच्या संबंधात चाचणीसाठी कोणताही कॉल नाही त्यामुळे ड्युर्याबिलिटी चाचणी आयोजित करण्याचा कोणताही उल्लेख नाही विशिष्ट गुणवत्ता आणि स्वीकृती निकष ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे ते केवळ ताकदीसाठी परिभाषित केले आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात काँक्रीटचे उत्पादन करून पुरवठा करत असताना काय होईल हे तुम्हाला ठाऊक नसते काँक्रिटची स्वीकृती आपण प्रत्यक्षात कशी पडताळतो काही सुधारित मानके आहेत उदाहरणार्थ तुमच्याकडे इंडियन रोड काँग्रेस 112 चे स्पेसिफिकेशन आहे पुन्हा ते येथे 100 वर्षांच्या अपेक्षित सेवा आयुष्याबद्दल बोलत आहेत आणि पुन्हा ते काय सांगत आहेत यासाठी अतिशय स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी सांगतात की तुमच्या कॉंक्रिटची व्याख्या केली पाहिजे विशिष्ट ड्युर्याबिलिटी वैशिष्ट्यांद्वारे उदाहरणार्थ रॅपिड क्लोराईड प्रवेश चाचणी काही प्रकरणांमध्ये निर्दिष्ट केली गेली आहे जिथे ते म्हणतात की गंभीर स्थितीसाठी तुमच्या कॉंक्रिटने जास्तीत जास्त RCPT मूल्य म्हणून 1500 कूलम्ब्स आणि अत्यंत गंभीर 1200 आणि अत्यंत 800 कूलॉम्ब्ससाठी पूर्ण केले पाहिजे आता खऱ्या बांधकामात ही मूल्ये कशी मिळवायची याचे कोणतेही मार्गदर्शक तत्त्व नाही कारण 800 कूलॉम्ब्स सारखी कमी मूल्ये केवळ तेव्हाच प्राप्त होऊ शकतात जेव्हा तुमच्या सिस्टममध्ये खनिज पदार्थांचे महत्त्वपूर्ण प्रमाण असेल किंवा तुमच्याकडे सिलिका फ्यूमसारखे काही सूक्ष्म खनिज पदार्थ असतील आणि मेटाकाओलिन सिस्टीममध्ये उपस्थित आहे म्हणून या मर्यादित मूल्यांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत कारण ही विशेषत का निवडली जातात आणि सेवा जीवनाशी ते कोणत्या मार्गाने संबंधित आहेत ही मूल्ये प्रत्यक्षात प्रदान करण्याचा आधार काय आहे ही मूल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर केला जावा हे समजून घेण्याचा कोणताही आधार नाही आणि काहीवेळा प्रकल्प तपशील बांधकामात अशा खनिज पदार्थांचा वापर करण्यास परवानगी देत नाही अर्थातच चेन्नई आणि देशाच्या इतर भागांमध्ये मेट्रो स्पेसिफिकेशन्स सारखी इतर वैशिष्ट्ये आहेत जिथे तुमच्याकडे पाण्याचा प्रवेश आहे आणि RCPT पुन्हा एकदा निर्दिष्ट केले आहे ही मर्यादित मूल्ये वास्तविकतेच्या संदर्भात कशाशी संबंधित आहेत याचा कोणताही स्पष्ट आधार नसताना निर्दिष्ट केलेली मर्यादित मूल्ये आहेत त्यामुळे पुन्हा आमच्या वर्तमान वैशिष्ट्यांना त्रास देणारे अनेक मुद्दे आहेत आणि विविध चाचण्यांबद्दल खरोखरच अधिकाधिक समजून घेण्याची गरज आहे ज्याचा वापर आपण संरचनेत ड्युर्याबिलिटी निर्दिष्ट करण्यासाठी करू शकतो म्हणून मी तेथे नमूद केलेला कागद पाहून तुम्ही या तपशीलांवर जाऊ शकता त्यामुळे भारतीय बांधकाम परिस्थितीमधून आपण जे धडे घेतले आहेत ते म्हणजे भारतातील बांधकाम प्रकल्पांच्या ड्युर्याबिलिटीबाबत मॉडेल स्पेसिफिकेशनमध्ये मार्गदर्शक तत्त्वे असण्याची स्पष्ट गरज आहे आपल्या एक्सपोजर क्लासेसची पुनर्व्याख्या कशी करावी हे नक्कीच समजून घेणे आवश्यक आहे कारण गेल्या 10 15 वर्षांत बरेच आंतरराष्ट्रीय साहित्य आले आहे आणि आपल्याला ते आपल्या मानकांमध्ये देखील प्रतिबिंबित करावे लागेल एक्सपोजर क्लासेसना त्या प्रकारच्या एक्सपोजर वातावरणात कंक्रीटवर परिणाम करणाऱ्या वास्तविक बिघडण्याच्या यंत्रणेशी जोडणे ही कल्पना आहे त्यामुळे पुन्हा फक्त ड्युर्याबिलिटीच्या डिझाइन पद्धतींचा सारांश देण्यासाठी तुमच्याकडे एक नियमात्मक दृष्टीकोन आहे जो एकतर कोटिंग्जचा वापर किंवा जड साहित्याचा वापर असू शकतो जो पूर्णपणे खराब होणे टाळू शकतो आता ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कल्पना करू शकता की ते फार प्रभावी होणार नाही ते महाग होणार आहे उदाहरणार्थ स्टीलला मजबुतीकरण करण्याऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर हा बिघाड टाळण्याच्या पद्धतींपैकी एक आहे परंतु ते कदाचित अनेक परिस्थितींमध्ये व्यावहारिक होणार नाही आणि मग तुमच्याकडे ड्युर्याबिलिटीचे डिझाइन करण्याचा सध्याचा मार्ग आहे जो सामग्रीसाठी आवश्यक आवश्यकता प्रदान करत आहे आणि या पद्धती थेट बांधकाम उद्योगात स्वीकारत आहे जी मुळात तुमची सध्याची कोडल प्रणाली आहे त्यानंतर तुमच्याकडे कामगिरीवर आधारित चाचण्या आणि निर्देशक आहेत जे कार्यप्रदर्शन दृष्टिकोनाशी संबंधित आहेत येथे आपण परिभाषित करतो की बांधकाम प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी प्रवेगक चाचण्यांच्या मदतीने ठोस वैशिष्ट्ये मोजली जाऊ शकतात आणि यापैकी काही चाचण्या प्रत्यक्षात निरीक्षण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात प्रकल्पाची प्रगती करा आणि बांधकाम प्रकल्पात होत असलेल्या काँक्रीटच्या गुणवत्तेचे निरीक्षण करा हेच मुळात काँक्रीटच्या गुणवत्तेसाठी चाचण्या आणि निर्देशक वापरून तुमच्या कामगिरीवर आधारित डिझाइन आहे आणि शेवटी अर्थातच मॉडेलिंगद्वारे कार्यप्रदर्शन डिझाइन उत्तम प्रकारे पूर्ण केले जाऊ शकते एकदा या चाचण्यांच्या वापराबाबत आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि या चाचण्यांमधून मिळालेल्या मर्यादित मूल्यांचे महत्त्व समजले की आपण प्रत्यक्षात मॉडेलिंग सुरू करू शकतो आणि नंतर काही विशिष्ट गोष्टींसाठी काँक्रिट डिझाइन करू शकतो केवळ मॉडेलिंग दृष्टिकोनासह विशिष्ट सेवा जीवन परंतु आत्ता मला असे वाटत नाही की आमच्यासाठी खरोखरच पुढे जाण्यासाठी ती पुरेशी माहिती आहे तर पुन्हा फक्त हे दृष्टीकोनातून मांडण्यासाठी कार्यप्रदर्शन वैशिष्ट्ये ही तुमची कॉम्प्रेसिव्ह आणि टेनसाईल स्ट्रेंथ असू शकते कव्हरची खोली जी प्रत्यक्षात संरचनेत मोजली जाते तुमची संकोचन किंवा परमियाबीलिटी तर तुमची प्रिस्क्रिप्टिव्ह स्पेसिफिकेशन्स सध्या तुमच्या कोडमध्ये अटींमध्ये निर्दिष्ट केलेली आहेत क्युअरिंग कालावधी पद्धत किमान सिमेंट सामग्री तुमच्या बांधकाम प्रकल्पात वापरल्या जाणार्या बाईंडरचा प्रकार आणि जास्तीत जास्त पाणी ते सिमेंटचे प्रमाण आता आपण फक्त उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेतील परफॉर्मेंस स्पेसिफिकेशन बघितले तर तुमच्याकडे येथे पूल आणि बोगदे आणि अशाच प्रकारे अतिशय उच्च प्रोफाइल स्ट्रक्चर साठी विविध स्पेसिफिकेशन आहेत तसेच इथे तुमच्याकडे पुलांसाठी न्यू ब्रन्सविक ड्राफ्ट स्पेसिफिकेशन नुसार RCPT मूल्ये निर्दिष्ट केली जात आहेत ज्यात असे म्हटले आहे की RCPT हे गंज अवरोधक नसलेले 1000 कुलोंब्स पेक्षा कमी आणि गंज अवरोधक असलेले 1500 पेक्षा कमी असावे आणि अर्थातच जेव्हा तुम्ही विशेष वापरता तेव्हा हे लक्षात घेऊन गंज अवरोधक सारख्या मिश्रणाने तुम्ही तुमच्या काँक्रीट प्रणालीची एयोनिक कोंसंनट्रेशन वाढवू शकता ज्यामुळे अधिक वहन होऊ शकते म्हणूनच गंज अवरोधक असलेल्या काँक्रीटसाठी उच्च मर्यादा प्रदान केली जाते सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चरसाठी स्वतंत्रपणे परिभाषित केलेल्या 7 दिवसांच्या संकुचिततेची मर्यादा देखील तपशीलामध्ये आहे एक मनोरंजक भाग असदेखील आहे की हाय परफॉर्मेंस कॉंक्रिटसाठी कॅल्गरी शहर स्पेसिफिकेशन प्रमाणे जेथे ते 600 कुलोंब्स पेक्षा कमी RCPT मूल्य निर्दिष्ट करते परंतु नंतर ते एका कलमासह असे म्हणतात की तुमच्याकडे 601 ते 1200 कूलॉम्ब्स देखील असू शकतात जर तुम्ही 40 डॉलर्स प्रति घनमीटर चा दंड भरण्यास तयार असाल येथे फायदा असा आहे की कंत्राटदार किंवा काँक्रीट पुरवठादार यांना आता कोणते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे याची स्पष्ट समज आहे उदाहरणार्थ 600 ते 1200 कौलॉम्ब्स पेक्षा कमी ड्युर्याबिलिटी प्राप्त करणारे कॉंक्रिट पुरवण्यासाठी त्याला लागणारा खर्च हा 600 ते 1200 कौलॉम्ब्सच्या दंडापेक्षा खूप जास्त असेल तर तो प्रत्यक्षात दंड भरणे योग्य समजेल त्यामुळे पुन्हा असे निकष कंत्राटदार किंवा काँक्रीट उत्पादक यांना ग्राहक आणि कंत्राटदार यांच्यात योग्य व्यवस्था करून अगोदरच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जेणेकरुन या वैशिष्ट्यांचे तपशीलात काम करता येईल परत अजून एक न्यू यॉर्क येथील न्यू जर्सी मधील एक पोर्ट अथोरिटी म्हणते की पूर्व पात्रतेसाठी आरसीपीटी म्हणजे हे मिश्रण बांधकामासाठी पुरेसे चांगले आहे याची खात्री करण्यासाठी 1000 कूलम्ब्सपेक्षा कमी असावे परंतु जेव्हा तेच मिश्रण साइटवर निर्दिष्ट केले जाते किंवा उत्पादनासाठी दररोज साइटवर पुरवले जाते तर अश्या काँक्रीट च्या 80 टक्के चाचण्यांमध्ये 1500 कौलॉम्बस पेक्षा थोडे जास्त डेवियशन असल्यास ते चालेल याचा अर्थ तुम्ही 20 टक्के चाचण्यांमध्ये 1500 पेक्षा जास्त विचलित होऊ शकता कारण तुम्हाला माहिती आहे की प्रयोगशाळेच्या वातावरणात पेक्षा फील्डमध्ये तुम्ही खूप जास्त फरकाची अपेक्षा करू शकता त्यामुळे साहजिकच तेथे वेगळे फायदे आहेत आणि नवकल्पना आणि पूरक सिमेंट सामग्रीचा वापर वाढण्यास वाव आहे आत्ता प्रिस्क्रिप्टिव्ह स्टँडर्ड म्हणते की तुम्ही याच्या फक्त इतकी टक्के वा त्याच्या तितके टक्के वापरू शकता आता परफॉर्मन्स स्पेसिफिकेशनमध्ये आम्हाला आमचे कंक्रीट कोणत्या सामग्री पासून बनवते याची काळजी करण्याची गरज नाही आम्हाला फक्त कॉंक्रिटमधून प्रत्यक्षात काय कामगिरी साध्य करता येईल याची काळजी करायची आहे आणि शेवटी क्लायंटला चांगल्या अंतिम उत्पादनाची खात्री दिली जाते आणि लोकांना त्यांची प्रक्रियेतील भूमिका स्पष्टपणे समजते आता अर्थातच परफॉर्मन्स स्पेसिफिकेशनच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत बरेच अडथळे आहेत आपण कार्यप्रदर्शन कसे परिभाषित करू शकतो आणि कोणत्या यंत्रणांचा समावेश आहे यावर पुन्हा क्लायंट आणि काँक्रीट उत्पादक यांच्यात सहमती असणे आवश्यक आहे कारण प्रकल्प सुरू झाल्यास आणि स्पेसिफिकेशनमध्ये काहीतरी वेगळे असल्यास आणि जर काँक्रीट उत्पादक ते तयार करू शकत नसल्यास मग परिस्थिती खूपच कठीण होईल उदाहरणार्थ आमच्या शेजारचे राज्य आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांपैकी एकामध्ये स्पेसिफिकाशन मध्ये असे काही आहे की पुरवठा केलेल्या प्रत्येक 100 घनमीटर काँक्रीटसाठी ड्युर्याबिलिटी चाचणी केली पाहिजे आता काँक्रीट बांधकाम प्रकल्प 1 5 मीटर व्यासाच्या मोठ्या पाईल्स पासून सुरू होतात जे सुमारे 40 मीटर खोल असतात तर प्रत्येक पाईल्ससाठी तुम्हाला 500 क्यूबिक मीटरच्या वरची आवश्यकता असते म्हणून ते काँक्रीटचा पुरवठा करत असताना आणि एक पाईल्स भरत असताना कल्पना करा की तुम्हाला ड्युर्याबिलिटी चाचण्यांसाठी 5 वेगवेगळे नमुने काढावे लागतील आता ते सोपे होणार नाही कारण ते कदाचित एका दिवसात एकापेक्षा जास्त पाईल्स करत असतील आणि एका विशिष्ट दिवशी इतक्या वेगवेगळ्या पाईल्ससाठी ड्युर्याबिलिटी चाचण्या सतत कराव्या लागतील हे फार सोपे नाही सर्वप्रथम ड्युर्याबिलिटी चाचण्या महाग असतात त्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चाचण्यांइतक्या सोप्या नसतात त्यामुळे कंक्रीटच्या बांधकाम साइटची वैशिष्ट्ये विचारात घेऊन या चाचण्या साइटवर कशा लागू केल्या जाऊ शकतात हे तुम्हाला समजले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे दुसरा भाग म्हणजे परफॉर्मेंस मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाचणी पद्धतींबद्दल जाणून घेणे आता आपण बर्याचदा पाहतो की आपण आमच्या अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये ड्युर्याबिलिटीचे सूचक म्हणून रॅपिड क्लोराईड पेंनीट्रेशन चाचणी रॅन्डबली वापरत आहोत आता जर तुम्ही त्याबद्दल खरोखर विचार केला तर ही यंत्रणा तुमच्या विशिष्ट सेवा वातावरणात ज्या प्रकारची ड्युर्याबिलिटीची समस्या तुम्हाला अपेक्षित आहे ती प्रतिबिंबित करू शकत नाही त्यापेक्षा काही प्रकरणांमध्ये गॅस परमियाबीलिटी किंवा पाण्याची परमियाबीलिटी कदाचित क्लोराईडपेक्षा पाहणे अधिक गरजेचे असते मग मुख्य समस्या म्हणजे नियमांची अंमलबजावणी कशी करायची स्ट्रक्चर मध्ये परफॉर्मेंस ची पूर्तता न झाल्यास काय तर आपण ते स्पेकिफिकाशन मध्ये कसे आणू उदाहरणार्थ जर मी 28 दिवसांनी परमियाबीलिटी मूल्ये समाधानकारक बनवत नाही आणि स्ट्रक्चर आधीच तयार केली गेले आहे मग तुम्ही त्याचे काय कराल तुम्ही ते स्पष्टपणे खाली आणू शकत नाही तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील त्यामुळे स्पेसिफिकेशन डिझाइन करताना त्या सर्व पैलूंचा आधीच विचार करणे आवश्यक आहे आता आम्हाला आमच्या बहुतेक बांधकाम प्रकल्पांमध्ये चांगलेच माहित आहे की तुमच्याकडे काँक्रीटवर काम करण्यासाठी इतका वेळ कधीच नसतो सामान्यत भारतातील काँक्रीट बांधकाम प्रकल्पांमध्ये कॉंक्रिट मिक्स डिझाइन्स तयार करण्यासाठी कंक्रीट उत्पादकाला कदाचित एक महिना मिळत नाही परंतु जर तुम्हाला खरोखरच या ड्युर्याबिलिटीच्या वैशिष्ट्यांवर काम करायचे असेल आणि नियमित बांधकाम प्रकल्पात त्यांची अंमलबजावणी कशी करावी हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला 4 ते 6 महीने खरोखर त्यासाठी आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे विशेष वैशिष्ट्ये देखील असतील आणि त्यावर काम करणे आवश्यक असेल तर आवश्यकता खूप जास्त कालावधीसाठी असू शकते म्हणून लोकांनी अंमलबजावणीच्या या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे की आपण संकरित वैशिष्ट्यांचा प्रयत्न करू शकतो उदाहरणार्थ अंशतः पूर्वनिर्धारित आणि अंशतः कार्यप्रदर्शनावर आधारित किमान काही प्रकारचे किमान सिमेंट सामग्री असणे आवश्यक आहे जेणेकरुन आम्हाला संरचनेतील कार्यप्रदर्शनाची काही पातळी निश्चित करता येईल त्याच वेळी काँक्रीटवर ड्युर्याबिलिटीसाठी च्या प्रत्यक्ष चाचण्या जोडल्या जाने मग त्या एकतर नमुन्यांवर असो किंवा स्ट्रक्चर वर तर फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्ट मेकॅनिझमचा काही दृष्टीकोन देण्यासाठी आणि त्या यंत्रणांशी संबंधित असलेल्या चाचण्या पद्धती म्हणून इथे तुमच्याकडे उदाहरणार्थ सॉर्प्शन आहे जे मुळात क्यापीलरी सक्शन आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे जमिनीखाली एक पाया आहे आणि तुमच्याकडे बाह्य वातावरणातील पाण्याचे केशिका क्यापीलरी सक्शन आहे आणि चाचणी पद्धत आहे जी सॉरर्प्टिव्हिटी चाचणी प्रतिबिंबित करते जी दक्षिण आफ्रिकेच्या ड्युर्याबिलिटी निर्देशांक प्रक्रियेतील ASTM म्हणून पुन्हा प्रमाणित पद्धत आहे तुमच्याकडे परमियाबीलिटी आहे जी मुळात दाबाखाली प्रवाहित होते आणि अनेक वेगवेगळ्या चाचण्या आहेत ज्या प्रत्यक्षात याला संबोधित करू शकतात काही वायूच्या प्रवेशाशी संबंधित आहेत तर काही पाण्याच्या प्रवेशाशी संबंधित आहेत तुमच्याकडे प्रसरण आहे जे आयनचा प्रवाह जेव्हा एकाग्रता ग्रेडियंट अंतर्गत घडते तेव्हा होऊ शकते आणि अनेक भिन्न चाचण्या आहेत ज्या प्रत्यक्षात प्रसारास संबोधित करू शकतात आणि नंतर या चाचणीच्या दुसर्या संबंधित प्रकाराला स्थलांतर चाचणी म्हणतात जिथे तुम्ही संभाव्यतः पातळी वाढवण्यासाठी विद्युत क्षमता लागू करता प्रसरणाचे काहीवेळा असे होत नाही तुम्ही प्रत्यक्षात काँक्रीटची कंडक्टीव्हिटी तपासता पण तेथेही अनेक भिन्न पद्धती आहेत आणि मग पुन्हा तुमच्याकडे विक क्रिया आणि शोषकता आहे जी शोषण चाचणीद्वारे देखील प्रतिबिंबित केली जाऊ शकते म्हणून जसे मी आधी सूचित केले होते की चाचणी पद्धतीची निवड ही वाहतूक यंत्रणा प्रतिबिंबित करते ज्यामुळे विशिष्ट ड्युर्याबिलिटीची समस्या उद्भवते उदाहरणार्थ जर मी कॉंक्रिटमध्ये रीइन्फोर्सिंग स्टीलच्या गंजाबद्दल बोलत असेल तर त्यावर परिणाम करणारे अनेक भिन्न घटक आहेत उदाहरणार्थ क्लोराईड वातावरणात तुम्हाला प्रसार होईल तुमच्यात झिरपावे लागेल तुमच्याकडे काही शोषण आणि संबंधित प्रभाव असतील त्यामुळे तुम्ही क्लोराइड वातावरणासाठी निवडलेल्या चाचणी पद्धती या प्राथमिक वाहतूक यंत्रणेवर आधारित असाव्यात कार्बोनेशनच्या अधीन असलेल्या कॉंक्रिटसाठी तुमच्याकडे वायूचे पारगमन आहे तुमच्याकडे प्राथमिक परिणाम म्हणून पाण्याचे शोषण आहे आणि काँक्रीटच्या बांधकामासाठी तुम्ही परिभाषित केलेल्या कोणत्याही चाचणीत त्या विशिष्ट वाहतूक यंत्रणा विचारात घेतल्या पाहिजेत तर फक्त गोष्टींचा दृष्टीकोनातून विचार करायचा आहे की भारतातील काँक्रीट बांधकामाबाबत आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत एक प्रमुख पैलू म्हणजे आपल्याकडे अकुशल कामगार आहेत आणि आपल्याकडे यांत्रिकीकरणाची पातळी खूप कमी आहे साइटवर कॉंक्रिटबद्दल माहितीचा अभाव आहे बर्याचदा आपल्याला असे आढळून येते की साइटवर कॉंक्रिट तंत्रज्ञान समजणारे 1 टक्के देखील नाहीत निकृष्ट दर्जाच्या काँक्रीटसाठी ही एक परिपूर्ण कृती असेल बांधकामादरम्यान पुन्हा काँक्रीटला फारच कमी महत्त्व दिले गेले आहे मी मिक्स डिझाइनसाठी दिलेल्या वेळेचे उदाहरण सांगत होतो बरेचदा तुम्हाला असे आढळून येते की फील्ड काँक्रीटच्या गुणवत्तेचे खरे नियंत्रण हे फोरमन किंवा कामगारांसारख्या लोकांवर सोडले जाते ज्यांना ते खरोखरच समजत नाही की कंक्रीट वैशिष्ट्यांचे महत्त्व काय आहे त्यामुळे खराब कव्हर खराब कॉम्पॅक्शन अपुरा क्युरिंग अयोग्य मिक्स डिझाइन अयोग्य दुरुस्ती धोरण आणि साइटवर प्रत्यक्षात येऊ शकणार्या समस्यांची अंतहीन यादी आहे त्यामुळे बांधकाम कामगार हे साहजिकच भारतातील शेतीनंतरचे दुसरे सर्वात मोठे क्षेत्र आहे 50 दशलक्ष कामगार निकृष्ट कौशल्य पातळी आणि बहुतांशी शिक्षण नाही त्यांना फक्त अनुभव मिळतो आणि त्यासोबत ते साइटवरून दुसरीकडे जातात आमच्याकडे सतत बदलणारे कर्मचारी आहेत त्यामुळे कॉंक्रिट गुणवत्तेची खात्री करणे हे एक मोठे आव्हान आहे कारण ज्या क्षणी तुम्ही कर्मचार्यांच्या विशिष्ट संचाला प्रशिक्षित करता ते कदाचित पुढच्या प्रकल्पासाठी पुढे जातील ते एका प्रकल्पात जास्त काळ टिकत नाहीत कारण पगार कमी असल्याने ते नेहमी त्यांना मिळेल त्या ठिकाणांचा शोध घेतात अधिक आणि अधिक पैसे दिले आता साहजिकच काँक्रीट गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी कर्मचार्यांचे सक्षमीकरण आणि त्यांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे काहीवेळा आपण अशा परिस्थितीत येतो जेथे लोक दुरुस्तीची तत्त्वे योग्यरित्या लागू करत नाहीत आणि अधिक ड्युर्याबिलिटीच्या समस्या निर्माण करतात उदाहरणार्थ ही अमोनियम क्लोराईड हाताळणी इमारत आहे आणि मुळात अमोनियम क्लोराईड अत्यंत गंजणारे वातावरण तयार करू शकते ही इमारत 1960 च्या दशकात बांधण्यात आली होती त्यामुळे स्पष्टपणे त्या वेळी ड्युर्याबिलिटीची कोणतीही खरी समज नव्हती ती 0 55 पेक्षा जास्त पाणी ते सिमेंट गुणोत्तराच्या काँक्रीटने तयार केली गेली होती आता साहजिकच तुम्ही अशाप्रकारे काँक्रीटची रचना करत असताना किमान देखभालीची काळजी घेतली पाहिजे स्ट्रक्चरमध्ये खूप मीठ गळती झाली आहे साहजिकच देखभाल खूपच खराब होती त्यामुळे सर्व क्षारामुळे काँक्रीट खराब होत आहे तुम्ही पाहू शकता की कॉलम च क्रॅक होण्याची गंभीर चिन्हे दिसत आहेत आणि ती स्ट्रक्चर साठी फारशी चांगली नाही आणि काँक्रीट झाकण्यासाठी फक्त पॅचिंग मोर्टार वापरणे हे दुरूस्तीचे धोरण अवलंबले गेले गंज त्यांनी खरोखर गंज समस्या दुरुस्त केली नाही परंतु त्यांनी फक्त पॅचिंग मोर्टारने ते झाकले आता साहजिकच काही काळांनतर गंज चालूच राहिला तर आणि पॅचिंग मोर्टार सहज बाहेर येईल त्यामुळे गंज सारख्या समस्येचे चुकीचे आकलन केले जाते आणि समस्येवर उपाय सुचवण्याऐवजी समस्या लपविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे बर्याचदा ही एक प्रकारची परिस्थिती आहे जी आपण आपल्या बहुतेक बांधकाम प्रकल्पांमध्ये पाहतो प्लॅस्टिक श्रीकेज सारख्या इतर समस्याही वाढत आहेत आपण कॉंक्रिटमध्ये पूरक सिमेंटिंग अॅडिटीव्हचा वापर करत आहोत आणि जर आपण काँक्रिटची सुरुवातीच्या काळात काँक्रिट मध्ये खूप जास्त सिमेंटिशिअस मटेरियल असल्यामुळे जर त्याची काळजी घेतली नाही तर प्लास्टिकचे श्रीकेज क्रॅकिंग थर्मल इफेक्ट्स अश्या गोस्टी घडतात कारण आजकाल ताकदीच्या गरजा खूप जास्त आहेत काहीवेळा तुम्ही जॉब साइट्सवर गेल्यास M20 M25 कॉंक्रिटमध्ये काही वेळा 400 किलोग्रॅम प्रति घनमीटरच्या वर सिमेंटचे प्रमाण असू शकते तुम्ही कल्पना करू शकता की सिमेंटचा संपूर्ण अपव्यय आहे आणि सिमेंट मिश्रणाची विसंगतता ही पुन्हा एक मोठी समस्या आहे कारण बर्याचदा आपल्याकडे सिमेंटच्या वेगवेगळ्या ब्रँड्समधील एकाच ग्रेड च्या सीमेंट मध्ये परफॉर्मेंस मध्ये प्रचंड फरक दिसून येतो आणि तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात एडिटिव्ह्ज उपलब्ध असतात काहीवेळा तुम्हाला खरोखरच कॉंक्रिटमध्ये त्यांचा चांगला वापर करण्यापूर्वी त्यांची योग्यरित्या चाचणी करणे आवश्यक असते तर ड्युर्याबिलिटी डिझाइनसाठी पुढे कोणते मार्ग आहेत साहजिकच भारतातील बांधकाम प्रकल्पांसाठी ड्युर्याबिलिटी आणि एक्सपोजर क्लासेसच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आणि मॉडेल स्पेसिफिकेशन आवश्यक आहेत आणि शेवटी स्थानिक सामग्रीसह ड्युर्याबिलिटीच्या पॅरामीटर्सचा डेटाबेस आवश्यक आहे कारण शेवटी या मर्यादित मूल्यांचा अर्थ स्ट्रक्चर च्या वास्तविक कार्यक्षमतेसाठी काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा आपल्याकडे आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या सामग्रीसह मोठा डेटाबेस असेल तेव्हाच शक्य होईल त्यामुळे या विषयावरील अधिक माहितीसाठी बरेच पेपर्स आहेत जे पुढे वाचता येतील तुम्हाला दिसेल की मी येथे घेतलेले मुद्दे हे परमीयबिलिटी आणि त्याची कॉंक्रिट ड्युर्याबिलिटी परिभाषित करण्यात असलेली भूमिका तसेच ड्युर्याबिलिटीच्या इतर समस्या जसे की सल्फेट अभिक्रिया गंज आणि इतर बाबी ह्या कोर्समध्ये नंतर समोर येतील तेव्हा आपण सर्वांनी लक्ष दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार धन्यवाद